सर्वांना नमस्कार आम्ही या विशिष्ट कोर्सच्या 8 व्या आठवडा मध्ये आहोत आणि या वर्गात आपण रजिस्टर आणि शिफ्ट रजिस्टरवर चर्चा सुरू करू मागील आठवड्यात आमच्याकडे जे काही होते त्याची द्रुत पुनरावृत्ती होईल आणि नंतर आपणनवीन विषयांवर जाऊ तर जर आपल्याला आठवत असेल की आम्ही मागील आठवड्यात फ्लिप फ्लॉपवर चर्चा केली आहे त्यातील सत्य प्रतिनिधित्त्व वैशिष्ट्यपूर्ण समीकरण उत्तेजन सारणीस्थितीसंक्रमण आकृतीच्यारूपात त्याचे विविध प्रतिनिधित्व आहे आणि मग आम्हाला समजलेकीस्तरावरीलट्रिगरफ्लिप फ्लॉपसहसमस्याअसूशकतातज्यासाठी एज ट्रिगर्डफ्लिप फ्लॉपचा सल्ला दिला जातो जे प्रति घड्याळ चक्रामध्ये केवळ एक संक्रमण सुनिश्चित करते आणि आम्ही अतुल्यकालिक प्रीसेट आणि क्लियर इनपुट हे कसे कार्य करते आणि घड्याळाच्या ट्रिगरची आवश्यकता नसल्यास त्याचे उत्पादन किंवा स्थितीत कसे बदल होते आणि जे आरंभिकतेसाठी आणि विविध प्रकारच्या रीसेट करण्याच्या हेतूंसाठी उपयुक्त आहे याचा अभ्यास केला आणि सोप्या क्रमांकाच्या लॉजिकल सर्किट आणि संश्लेषणाच्या विश्लेषणाकडे देखील पाहिले तर फ्लिप फ्लॉपचे एका प्रकारातून दुसऱ्या रूपात रूपांतर होते आणि मुख्यतः आम्ही फ्लिप फ्लॉपवर स्वतंत्र युनिट म्हणून रहात होतो तर आता आपण चर्चा सुरू करतो जिथे आपण एकग्रुपम्हणून फ्लिप फ्लॉपकडे पाहतो ओके म्हणून रजिस्टर हा फ्लिप फ्लॉपचा एक समूह आहे जो बायनरी डेटासंचयित करण्यासाठी वापरला जाऊ शकतोआणि जर आपण एखाद्या संख्येचा विचार करू समजा बायनरी नंबर 1001 तर आपल्याला स्टोअर करायचे असल्यास आपल्याला 4 फ्लिप फ्लॉप ची गरज आहे ठीक आहे तर जितकी मोठी संख्या माहिती मोठी त्यांना आवश्यक तितक्या फ्लिप फ्लॉपची आवश्यकता असेल आणि एकत्र आपण काही हेरफेर करीत आहोत म्हणूनच हे एक रजिस्टर स्तरावरील हाताळणीचे कार्य आहे जेथे आम्ही करतो आहोत जेथे त्या विशिष्ट गटामधील सर्व फ्लिप फ्लॉप एकाच वेळी संबोधित केले जातात एकाच वेळी मानले जातात ठीक त्यामुळे 8बिट फ्लिप फ्लॉप 8बिटरजिस्टरआमच्याकडे 8 फ्लिप फ्लॉप असतील आणि ज्या प्रकारे आपण त्यांना पाहिले आहे जर आपल्याला असे 8 बीट क्रमांक किंवा 8 बिट माहिती लिहायची असेल आणि नंतर त्यातून वाचले असेल तर आपण आधी ज्या प्रकारे कार्य केले आहे आम्ही त्या आपल्या फ्लिप फ्लॉपला विशिष्ट माहिती प्रदान करुन नंतर आउटपुटमधून वाचून वाचू शकतो ठीक फ्लिप फ्लॉप ट्रूथ टेबल आपल्याला ज्या पद्धतीने सांगते त्याप्रमाणे थेट इनपुटच्या बाजूने लोड करणे जर ते डी फ्लिप फ्लॉप असेल तर अशा 8 फ्लिप फ्लॉप 8 अशा डी इनपुट तेथे असतील आणि वाचन 8 क्यूचे असेल आउटपुट आणि आपणास क्यू बार हवा असल्यास क्यू बारदेखील उपलब्ध केला जाऊ शकतो म्हणून आपल्यास जाणण्याचा हा मार्ग आहे लिहिणे आणि वाचणे ज्यास आपण पूर्वी पाहिले आहे त्यास समांतर डेटा इनपुट असे म्हणतात आणि वाचन म्हणजे समांतर डेटा आउटपुट होय तर समांतर आत समांतर बाहेर किंवा पीआयपीओ मध्ये हे आपण आधीपासूनच पाहिले आहे आणि माहिती लेखन नक्कीच घड्याळ ट्रिगर द्वारे केले जाते जे डी क्लॉकसह समकालिक असते तर एका घड्याळ चक्रामध्ये डेटा फ्लिप फ्लॉप आउटपुटवर येत आहे आणि आपण या 8 फ्लिप फ्लॉपच्या आउटपुट व्हॅल्यूजवर प्रवेश करून आम्हाला पाहिजे तितक्या वेळा आपण वाचन करू शकतो हे स्पष्ट आहे काय आता एक समस्या जी आपल्यास माहित असलेल्या मोठ्या संख्येने संग्रहित केल्यामुळे उद्भवू शकते आपल्याला माहित असलेल्या स्वरूपात बिट गट आवश्यक असलेल्या इनपुट आउटपुट पोर्ट किंवा पिनची संख्या तर जर ते 8 बिट फ्लिप फ्लॉप असेल तर आपण कल्पना करू शकता 8 इनपुट पिन येथे आवश्यक असतील ठीक आहे तर येथे 8 आऊटपुट पिन आवश्यक असतील आणि तुम्हाला क्यू बार हवा असेल तर नक्कीच आणखी एक 8 तर आम्ही क्यू बारला 8 प्लस 8 16 नंतर व्हीसीसी ग्राउंड नंतर घड्याळ मानत नाही तर सहसा एसिंक्रोनस क्लियर असतो आरंभ उद्देशाने तर किती पिन आवश्यक असतील याचा विचार करा किंवा त्याबद्दल विचार करा आणि मानक पॅकेजेस 14 पिन 16 पिन आणि सर्व पाहिल्या तर हे त्याच्या पलीकडे जात आहे ठीक आणि म्हणून आम्ही मोठ्या संख्येने बिट्ससाठी जिथे आपल्याला संचयित करू इच्छित आहोत आणि नंतर आपण पुनर्प्राप्त करू शकतो हे समांतर आत समांतर बाहेर एक समस्या असू शकते तर तुम्हाला पर्यायाचा विचार करावा लागेल आणि जेव्हा तुम्ही त्या विकल्पांचा विचार कराल तेव्हा एक कल्पना येईल की ती सिरीयल इन करा तर मग चर्चा किंवा शिफ्ट रजिस्टरचा विषय येतो परंतु जेव्हा आपण समांतर ते अनुक्रमे रूपांतरण बद्दल बोलता तेव्हा वाचन किंवा लिहिण्याची वेळ ही एक समस्या बनते आणि इतर मुद्दा जेव्हा आपण विचारात घेत असतो तेव्हा आपण ते वाचत असताना आपण आहात या शिफ्ट रजिस्टरमधून डेटा बाहेर टाकत आहे जेणेकरून डेटा गमावला जाऊ शकतो तर आजच्या वर्गामध्ये आपण ज्या सर्व गोष्टींबद्दल तपशीलवार चर्चा करू आणि मोठ्या संख्येने बिट्स क्लीअर असलेल्या बाइनरी माहिती कशी हाताळायची याबद्दल कल्पना मिळविण्यासाठी म्हणूनच आपण पाहिलेला PIPO आता समांतर रुपात आणखी एक तीन प्रकार पाहू या तर येथे काय होत आहे तर डेटा रजिस्टरला क्रमशः येत आहे तर एकावेळी थोडा तर 8 बिट माहिती दाबण्यासाठी आपल्याला 8 घड्याळ सायकल आवश्यक आहेत तर प्रत्येक घड्याळात 1 डेटा ढकलला जाईल तर केवळ 1 डेटा इनपुट पुरेसे आहे आवश्यक असलेल्या 8 ऐवजी अनुक्रमांक डेटा इनपुट पुरेसे आहे आणि समांतर आउटपुटद्वारे वाचन करणे आवश्यक आहे तर नंतर आपण पिन क्लीअरच्या डेटा इनपुट साइड नंबरवर बचत करीत आहात म्हणून आपण जितक्या वेळा वाचू इच्छित आहात ते आपण वाचू शकत नाही तर हा एक विशिष्ट प्रकार आहे तेथे असू शकतो असा दुसरा प्रकार तो डेटा समांतर रजिस्टरला पाठविला जातो एका घड्याळ चक्रामध्ये सर्व डेटा मागील केसपेक्षा लोड होत आहे आणि नंतर त्यातील वाचन भाग सर्वात शेवटचा फ्लिप फ्लॉपमधील पहिला डेटा तो उपलब्ध आहे आणि नंतर आपल्याला दुसर्याची आवश्यकता आहे म्हणा की ते 8 बिट असेल तर फ्लिप फ्लॉपमधून डेटा बाहेर काढण्यासाठी आणखी 7 चक्र आपण प्रत्यक्ष सर्किट आणि इतर गोष्टी पाहू उदाहरणासह नंतर आम्ही विस्तृतपणे चर्चा करू तर त्यास आवश्यक असेल आणि त्या वेळी डेटा ढकलला जात असल्याने डेटा स्वतःच गमावेल जेणेकरून ते एक विध्वंसक वाचन होते आणि तिसरा पर्याय म्हणजे येथे पीआयपीओ सिपो म्हणजेच क्रमशः आत समांतर बाहेर पीआयएसओ म्हणजेच समांतर आत क्रमशः बाहेर याशिवाय चौथा पर्याय म्हणजे तेथे क्रमशः आत क्रमशः बाहेर आहे तर त्यासाठी पिनच्या संख्येची यादी आवश्यक आहे म्हणून रजिस्टरमध्ये डेटा 8 बिट्ससाठी क्लॉक चक्रासह क्रमाने लावला जातो आणि घड्याळाचा वापर करून डेटाही क्रमाक्रमाने वाचला जातो तर डेटा एकामागून एक बाहेर जाईल तर हा डेटा गमावण्यापासून टाळण्यासाठी आणि सर्व काही आपल्याकडे अभिप्राय प्रकारची यंत्रणा असू शकते जी आम्ही नंतर पाहू म्हणून आम्ही म्हटले आहे की आपण वापरलेली वास्तविक सर्किट पाहू तर आपण पहात असलेली पहिली गोष्ट म्हणजे एक पीआयपीओ समांतर आत समांतर बाहेर ज्यास आपण आधीपासूनच एकाच फ्लिप फ्लॉप फॉर्ममध्ये परिचित आहोत फ्लिप फ्लॉपच्या एका युनिटवर आपण पाहिले आहे की ते कसे कार्य करते तर हे आयसी 74174 आहे तर हे एक 16 पिन पॅकेज आहे जे आपण पाहू शकता आणि त्याला 1 2 3 4 5 6 बरोबर 6 फ्लिप फ्लॉप मिळाले आहेत म्हणून 6 बीट डेटा आपण येथे संचयित करू शकता आणि त्यासाठी 6 आउटपुट आहेत 6 आउटपुट आणि त्या अनुषंगाने 6 इनपुट आहेत म्हणून जेव्हा जेव्हा घड्याळाचा ट्रिगर येतो तेव्हा हे घड्याळ सामान्य असते आणि आपण येथे या इन्व्हर्टरला येथे इन्व्हर्टर एकत्र पाहिले तर ते एक सकारात्मक किनार ट्रिगर आहे म्हणून जेव्हा जेव्हा घड्याळाचा ट्रिगर येतो तेव्हा डेटा 6 डी असतो जो थेट 6 क्यू येतो त्याचप्रमाणे 5 डी 5 क्यू 4 डी ते 4 क्यू आणि 1 डी ते 1 क्यू येतो आणि आपण ते रीसेट करण्याचा विचार करीत असल्यास त्यास क्लिअरिंग करीत असाल तर आपण सर्व फ्लिप फ्लॉप एकत्र करू शकता तर हे एक सामान्य क्लिअर आहे तर हे आहे येथे 2 बबल्स आणि नंतर एक बबल् मुळात तो कमी सक्रिय असतो जर आपण इतर मूल्यांचा विचार न करता 0 ठेवले तर ते रीसेट होईल हे आपल्याला दिसेल हे ठीक आहे तर आपण पहात असलेल्या पिनची संख्या किती संख्येने आदान आणि किती संख्येने आउटपुट आणि समांतर हे एका घड्याळाच्या चक्रात लोड होत आहेत आणि आपण कोणत्याही समस्येशिवाय आपल्याला पाहिजे तितक्या वेळा वाचू शकता आता आयसी 74175 आहे ज्यामध्ये क्यू आणि क्यू बार आउटपुट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत काही अनुप्रयोगात आपल्याला ते आवश्यक आहे आणि ते समान आहे 16 पिन पॅकेज जे इतरांसारखेच आहे 14 16 पॅकेजेस जे आपण सामान्यतः वापरता क्यू आणि क्यू बार दोन्ही तेथे आहेत म्हणून आपणास पॅकेजच्या आत बिट्सची संख्या फ्लिप फ्लॉपची संख्या द्यावी लागेल तर ती एक चतुष्पाद आहे तर त्या विशिष्ट आयसीमध्ये 4 डी फ्लिप फ्लॉप आहेत तर ही समांतर आत समांतर बाहेर समस्या आहे परंतु ती उपयुक्त देखील आहे आणि आपण आपल्या गरजेनुसार त्याचा वापर करू शकता तर पुढील विस्तार म्हणजे आपण पुढील वर्गांमध्ये एसआयपीओ आणि पीआयएसओ पाहू तर एसआयएसओ ही आणखी एक प्रॅक्टिकल सर्किट आहे जी आपण येथे चर्चा करीत असलेल्या आयसी 7491 च्या माध्यमातून वापरात आणली आहे तर यात आपण जे पहात आहात ते म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 8 बिट माहिती आपण येथे संग्रहित करू शकता 8 बिट माहिती जर हे समांतर आत समांतर बाहेर असते तर आपण कल्पना करू शकता 8 अधिक 8 16 आणि अशा बर्याच गोष्टी ज्या आपण आधी चर्चा केल्या पण कारण हे क्रमशः आत क्रमशः बाहेर आहे तर एक मानक 14 पिन पॅकेज पुरेसे आहे आणि त्यामध्ये आपण देखील पाहू शकता की कनेक्शनची पुष्कळ संख्या आहे जसे आवश्यक नाही एनसी म्हणजे कनेक्शन नसते तर आपणास एक घड्याळ इनपुट सामान्य घड्याळ प्राप्त झाले आहे जे क्यूएच आणि क्यूएच बार चालू करते कारण तेथे पिन उपलब्ध आहेत ज्यामुळे आपण क्यू आणि क्यू बार दोन्हीला अनुक्रमांक म्हणून घेता आणि याव्यतिरिक्त आपल्याला A आणि B मिळाले आहे जेथे बी आपण नियंत्रण इनपुट म्हणून विचार करू शकता तर जेव्हा बी 1 आहे बी जास्त असेल तर ए मधील फरक म्हणजे फ्लिप फ्लॉपवर जाईल आणि फ्लिप फ्लॉप त्यानुसार लोड केला जाईल ए मधील फरकानुसार आणि बी 0 नंतर आहे ते सर्व 0 आहे ते तिथे येत आहे बरं आहे का आणि आपण पाहता की असे कोणतेही एसिन्क्रोनस रीसेट नाही एसिंक्रोनस क्लियर तर बी कंट्रोल इनपुटवर ठेवले आणि जर आपण घड्याळ फीड केले तर 8 क्लॉक चक्रा नंतर त्या सर्वांचे 0 मूल्य घेतील हे कसे व्यवस्थित आहे ते समजले आता या विशिष्ट सर्किटचा उपयोग लेखनासाठी कसा केला जाऊ शकतो अशा एसआयएसओ वस्तू लिहिण्यासाठी कसे वापरता येईल ते पाहू तर आम्ही येथे एक उदाहरण पहातो जिथे आम्ही आमच्या गरजेनुसार कोणत्याही प्रकारचे फ्लिप फ्लॉप वापरू शकतो तर येथे आपण जेके फ्लिप फ्लॉप वापरत आहोत एसआर फ्लिप फ्लॉपसह आपण उदाहरणे पाहू डी आपण नुकतीच पाहिली आहे ठीक आहे जे के फ्लिप फ्लॉपमध्ये आपण करत आहोत त्यामध्ये जे के येथे आहे ते अगदी त्याच्या अगदी विरुद्ध असेल याची आम्ही खात्री करत आहोत तर आपण या वेळेच्या आकृत्यामध्ये आपल्याकडे घेतलेला सीरियल इनपुट पाहू शकता तर येथे आपल्याकडे जे 0 असेल तर संबंधित के 1 आहे 0 0 के आहे 1 जेव्हा तो 1 होईल त्वरित तो 0 झाला आहे तर खात्री आहे की आपण जे आणि के दरम्यान एक इन्व्हर्टर आणि सर्व ठेवू शकता आणि जे पासून डेटा फीड करू शकता तर ही कल्पना आहे म्हणूनच आपण हे अशाप्रकारे करू शकता अगदी सोपे आहे प्रभावीपणे ते डी फ्लिप फ्लॉप होते आता जे काही आहे त्या सीरियल डेटा इनपुटमध्ये सुरुवातीला आम्ही त्यातील फक्त J भाग मानतो के ही तुम्हाला जे ची उलटी आवृत्ती माहित आहे तर आपण येथे 0 उपस्थित असल्याचे समजू तर एका घड्याळाच्या ट्रिगरसह तर हे 0 Q फ्लिप फ्लॉप च्या जागेवर गेले आहे म्हणून आपण त्याचे नाव Q R S T घेत आहोत तर Q हे मूल्य प्राप्त करते तर बाण असे दर्शविले गेले आहे ते ठीक आहे का आणि या फ्लिप फ्लॉपमध्ये पूर्वीचे काही मूल्य असू शकते तर आपल्याला याची चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण आम्ही या 4 बिट शिफ्ट रजिस्टरमध्ये 4 बिट डेटा सीरियल इनपुटद्वारे लिहिण्याबद्दल बोललो आहोत आपल्याकडे अन्यथा जे काही आहे त्यावर अवलंबून 0 किंवा 1 असू शकते म्हणून जेव्हा आपण लेखन ऑपरेशन पूर्ण करता तेव्हा डेटा गमावला जातो तर आपण ठेवलेले पुढील मूल्य 0 इनपुटवर आहे घड्याळ ट्रिगर येते काय होईल हे 0 क्यू वर येते आणि हे क्यू आउटपुट आर च्या इनपुटशी जोडलेले आहे तर आता हे 0 येते 0 पुढच्या वेळी येथे येथे होते ते ठीक आहे आम्ही इतर दोन ची काळजी घेत नाहीत आता आपण त्यावेळी 1 सादर करा पुढील घड्याळाच्या ट्रिगरसह 1 येथे येईल आणि 0 येथे येईल आणि 0 येथे येईल तर एसला आता 0 आरला 0 आणि क्यूला 1 व पुढील घड्याळाचा ट्रिगर येण्यापूर्वी 0 इनपुटवर सादर केला आहे काय होईल तर हे 0 क्यू वर येईल ही 1 आर वर येईल ही 0 0 वर येणार आहे आणि ही 0 0 येत आहे तर चार घड्याळांचे चक्र वाढले आहे आणि आता क्यू आर आणि एस टी चे मूल्य 0 1 0 0 0 1 0 0 आहे बरोबर जर तुम्हाला 0 0 1 0 इतका संग्रहित करायचा असेल तर आपण कल्पना करू शकता की प्रथम 0 1 0 0 ऐवजी 0 द्यावे लागेल तर जर 0 0 1 0 प्रकारची असेल तर आपल्याला 1 द्यावी लागेल तर आपण 0 द्यावे लागेल तर 0 द्यावे लागेल तर आपण काय संचयित करू इच्छिता यावर अवलंबून आपल्यास अनुक्रमांक डेटा इनपुटच्या एन्ट्रीची योजना आखण्याची ही योजना आहे हे स्पष्ट आहे का आणि उदाहरण टायमिंग आकृत्याद्वारे दिले गेले आहे तर येथे जे महत्त्वाचे आहे ते म्हणजे घड्याळातील किनार तर ही एक नकारात्मक एज आहे जी आपण पाहू शकता की ही नकारात्मक एज आहे जिथून ते ट्रिगर होते तर त्यावेळी जे येथे जे मूल्य आहे त्याचे जे काही आहे ते येथे 0 आहे तर क्यू आर एस टी प्रारंभी याचा विचार केला गेला तो 0 आहे तर हे 0 येथे येत आहे घड्याळाच्या ट्रिगरच्या आधी असेच त्याचे मूल्य 0 होते तर हे 0 येथे येत आहे आणि ही 0 तिथे येत आहे हीच वेळ आकृतीद्वारे आता पुढील घड्याळाच्या ट्रिगर करण्यापूर्वी की ते बदलले आहे आणि जेव्हा घड्याळ ट्रिगर येईल तेव्हा ते 1 आहे तर हे 1 येथे आहे आणि ही 0 येथे येते आणि पुढील घड्याळ कालावधीमध्ये 0 येथे येईल तर अशाप्रकारे वेळ बदलत आहे आणि त्यानंतर पुढील घड्याळ ट्रिगर करण्यापूर्वी 0 आहे तर हे 0 येथे आधीच नमूद केलेले आहे तर हे 1 येथे आहे हे 1 ठीक आहे हे 0 आणि हे 0 आहे तर शेवटी 0 1 0 0 यावेळेस आपण या घड्याळ चक्रात 1 2 3 4 4 घड्याळाच्या ट्रिगर नंतर पाहू याप्रमाणे हे लिहिण्याचे काम केले जाते तर आता आपण त्याचे वाचन पाहतो तर तुम्ही विचार करता की सुरुवातीला हे 1 0 1 0 मध्ये साठवले गेले आहे आणि हा सिरीयल डेटा आहे ठीक तर 1 0 1 0 हे आहे ज्यासह फ्लिप फ्लॉप व्यापलेला आहे आणि नंतर एक घड्याळ ट्रिगर येईल तर इनपुटच्या बाजूला ते काहीही असू शकते जे काही असेल ते पोस्ट असेल जर ते 0 किंवा 1 असेल तर ते ढकलले जाईल परंतु आम्ही फक्त वाचन कामे करण्याची कृती करीत आहोत आणि आपल्याला माहित आहे की जर आपण फक्त ते वाचले तर या मार्गाने काहीतरी दुसरे येथे येईल जे वास्तविक माहिती नाही म्हणूनच ते विध्वंसक वाचन होते तर पहिल्या घड्याळाच्या पल्समध्ये ही 1 येथे येत आहे हा क्यू या फ्लिप फ्लॉपचे इनपुट आहे तर आता हे डी फ्लिप फ्लॉप आधारित शिफ्ट रजिस्टर आहे तर हे 1 येथे येईल आणि 0 येथे येईल आणि ही 1 तिथे येईल तर घड्याळाच्या अनुप्रयोगापूर्वी आपण 0 वाचू शकता आणि नंतर एका घड्याळाच्या ट्रिगरच्या अनुप्रयोगानंतर आपण 1 वाचू शकता तेथील माहिती नंतर आणखी एक घड्याळ चक्र हे 1 येथे येईल आणि हे 0 येथे येईल आपण वाचू शकता 0 1 टीच्या आऊटपुटवर या सिग्नल डेटावर येथे आणि शेवटी आणखी एक घड्याळे ट्रिगर होतात आपण येथे 1 पाहू शकता तर अशा प्रकारे आधीपासूनच एक आऊटपुट उपलब्ध आहे सिरियल डेटाच्या माध्यमातून उपलब्ध आहे तर आणखी तीन घड्याळ चक्र आपल्याला 0 1 0 1 याद्वारे वाचलेले सर्व बिट्स मिळाले आहेत परंतु या प्रक्रियेत आता क्यूचे मूल्य असलेल्या क्यू ला वगळता फ्लिप फ्लॉप आहे उर्वरित मूल्ये आपण कचरा म्हणू शकता किंवा आपण काहीतरी वेगळंच सांगू शकता पण ते एक तुम्ही वाचलंच असं नाही तर याचा अर्थ असा आहे की आपण खरोखर विध्वंसक वाचन करीत आहात जेणेकरून डेटा गमावला जाईल आणि हे टायमिंग डायग्रामद्वारे दर्शविले जाईल तर या प्रकरणात 1 0 1 0 आणि जर आपण 0 इनपुट करत असाल तर मग इनपुट बाजूला नंतर मूल्ये सर्व 0 होतील जर हे सर्व 0 येथे इनपुट केले तर आणखी एक घड्याळ चक्र सर्व 0 असेल येत आहे आणि आपण येथे वाचलेला अनुक्रमांक 1010 इतका आहे तर प्रथम आपण 0 तोपुन्हावाचू शकाल नंतर 1 नंतर 0 आणि नंतर 1 आणि आपण 0 दिले तर 0 असे येथे येईल आता जर तुम्हाला अनेकवेळा डेटा वाचण्यात स्वारस्य असेल तर एकदा नाही की एकदा तुम्ही वाचला आणि डेटा गहाळ झाला आहे म्हणून आपणास एकाअनुप्रयोगाचीआवश्यकता असू शकतेज्यासाठी आपण डेटा बर्याच वेळा वाचू इच्छित आहात आपण एकदाच लिहिता की असे नाही सहसा असेच होते एकदा लिहा आणि बर्याच वेळा वाचू शकतातर आपण ते पाहणे आवश्यक आहे समांतर आत समांतर बाहेर तेथे कोणतीही समस्या नव्हती नाही का समांतर समजा आपण बर्याच वेळा वाचू शकता आतापर्यंत कोणताही डेटा गमावला जात नाही जोपर्यंत आपण तो रीलोड करत नाही परंतु अनुक्रमे आपण असे पाहिले आहे की आपण आउटपुट टर्मिनलमधून डेटा वाचत असताना एकतर 0 किंवा 1 किंवा इतर कोणतेही मूल्य स्थानांतरित केले जात आहे त्यामुळे मूळ डेटा गमावला जात आहे म्हणून त्यास प्रतिबंधित करण्याचा आणि एकाधिक वेळ वाचनावर परिणाम करण्याचा एक मार्ग म्हणजे बाह्य अभिप्राय वापरणे तर यासारखे जोडणी म्हणून आपण पहात असलेले एक तर या विशिष्ट प्रकरणात काय होते आपण जे काही करत आहात ते प्रत्येक वेळी प्रथम प्रकरण वगळता आपण काही वाचत असता प्रथम प्रकरण आपल्याला माहित असते की आपण ते वाचत आहात अगदी प्रथम बीट म्हणून आपण जेव्हा जेव्हा वाचत आहात पुढची बीट ज्याला S म्हणू शकता ती तुम्ही इथे लिहत आहात म्हणजे वाचन आणि लेखन एकाच वेळी होत आहे आणि आता आपल्याला आवश्यक आहे 4 घड्याळ चक्र जेणेकरून आपण मूळत सुरू केलेल्या डेटाकडे परत जाऊ शकता ठीक आहे म्हणून जर आपण मूळतः 1010 म्हटले असेल आपण मागील उदाहरणांमध्ये पाहिल्यानुसार वाचू शकता तर 0101 कारण आपण केवळ 0 ने प्रारंभ करत आहात तर तीन घड्याळ चक्रामध्ये जे आहे ते आपण पूर्ण करू शकता परंतु नंतर येथे 1 असेल आणि आपणास मूळ स्वरूपात क्रमांक परत मिळवायचा असेल तर आपल्याला आणखी एक घड्याळ सायकल आवश्यक आहे ते कसे होते ते पाहूया म्हणूनच हे 1010 मूळ आहे ज्यात आपण अभिप्रायद्वारे वाचन प्रक्रिया तसेच एकाच वेळी लेखन सुरू करता आणि त्यावेळेस 0 असल्यामुळे हे 0 दिले जाते हे 0 येथे परत दिले जाते तर पुढील घड्याळाच्या ट्रिगरसह काय होते हे 1 येथे येईल ही 0 येथे येईल ही 1 येथे येईल आणि आपण हे आधीच्या प्रकरणाप्रमाणेच वाचू शकता परंतु त्यावेळी आपण काय पहाल अभिप्रायामुळे आता ही 0 माहिती जी टी मध्ये होती ती आता लिहिले जात आहे आणि ती क्यू वर येते म्हणून टी 0 म्हणून 0 हरवला नाही आता परत येत आहे आपल्याकडे येथे 1 0 1 आणि 0 मिळाले पूर्वी हे 1010 होते आता हे 1010 आहे हे ठीक आहे का त्यावेळी आणखी एक घड्याळ ही 1 येथे येते पुढच्या घड्याळावर येथे 0 येथे ढकलले जाईल हे 1 येथे येथे आणले जाईल आणि नंतर हे 1 क्यू येथे या ठिकाणी येईल आणि आर ला 0 मिळेल तर आत्ता हे आधीच्या 1 0 चे आहेआणि हे 1 0 आहे जे परत लिहिलेले आहे आणि हे 0 येथे येत आहे आणखी एक घड्याळ चक्र हे 1 येत आहे आणि हे आहे हे तुमच्या लाल रंगात असेल रंग म्हणून हे येथे येत आहे आणि हे 1 आहे आणि हे 0 आहे हे ठीक आहे आणि हे 1 येथे परत दिले जाते तर पूर्वी तीन घड्याळ चक्रामध्ये हे वाचन पूर्ण झाले 0 मूळतः 1 0 1 वर उपलब्ध आहे आम्ही तीन आणखी घड्याळांमध्ये वाचले आहे आता आम्ही हे बर्याच वेळा वाचू इच्छितो आणि आपल्याला माहिती आहे 1010 मध्ये आणखी एक घड्याळाच्या ट्रिगरमध्ये संग्रहित करायची आहे म्हणून हे 1 येथे येईल आणि हे 1 परत येत आहे आणि 1010 आपण येथे मिळऊ शकता तर वाचन आणि लिखाण एकाच वेळी होत आहे तर शिफ्ट रजिस्टरमध्ये तुमचे हे विनाशकारी वाचन आहे जेथे एसआयएसओ पर्याय उपलब्ध आहे ठीक आहे आतातुम्हालाजरहे माहितअसेल असेतुम्हाला हवेअसेल तरतुम्हाला ते या मार्गाने वाचायचे आहे आणि तुम्ही पाहिलेल्या मार्गाने बाह्य इनपुटद्वारे देखील लिहायचे आहे तर आपण या सिरीयल डेटा इनपुट डिस्कनेक्ट किंवा पुन्हा कनेक्ट करू इच्छिता ते शक्य आहे किंवा आपणप्रथम फ्लिप फ्लॉप साठी येथे इनपुट डी द्वारे येथे2 ते 1 मल्टीप्लेक्सर् प्रकारची यंत्रणाओळखत आहात असा विचार करू शकता तर डी 1 हे निवडलेले इनपुट आहे जेव्हा हे 0 असेल तेव्हा आपले वाचन करत असल्याचे सांगा हे आपले टी प्लस होईल जेव्हा ते 1 असेल तेव्हा आपण लेखन करीत आहात तर ते सीरियल इनपुट आहे तर आपल्याकडे येथे एक लहान लॉजिक सर्किट असणे आवश्यक आहे ज्याद्वारे आपण असे या प्रकारे ठेवले तर ते बाह्य लिखाण असेल जेव्हा एस 1 च्या बरोबर असेल तर हे अनुक्रमांक आहे आणि हे बाह्य लिखाण आहे आणि एस च्या बरोबरीचे आहे 0 अंतर्गत लेखन जे विना विनाशकारी वाचनाशिवाय काहीही नाही हे ठीक आहे हा भाग एसआयएसओ तुम्हाला समजला आहे का हे कसे कार्य करते आणि आम्ही त्याचा आणि पीपोचा कसा उपयोग करू शकतो आपण आधी पाहिले आहे ठीक तर यासह आम्ही आजच्या वर्गाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत रेजिस्टर आम्ही पाहिले आहे की फ्लिप फ्लॉपचा एक गट आहे ज्याचा उपयोग बायनरी डेटा साठवण्यासाठी केला जाऊ शकतो माहिती साठवणुकीच्या एका बिटमध्ये एक फ्लिप फ्लॉपचा वापर आवश्यक असतो डेटा स्टोरेजसाठी समांतर आत समांतर बाहेर पर्यायासाठी सर्वात जास्त इनपुट पोर्ट आवश्यक आहेत तर क्रमशः आत क्रमशः बाहेर मध्ये आपण पाहिलेल्या चार संभाव्य वाणांपैकी कमीतकमी आवश्यक आहे सिरीयल मोडशी संबंधित ट्रेड ऑफ म्हणजे क्रमशः आत क्रमशः बाहेर मोठ्या संख्येने वापरणे म्हणजे लेखन आणि वाचन पूर्ण करण्यासाठी आवश्यक असे घड्याळ चक्र तर आपण जेव्हा समांतर ते क्रमशः पर्यंत जाता तिथे कोठेही ट्रेड ऑफ आहे सिरीयल आउट वाचन ऑपरेशन स्वतःच विनाशकारी आहे परंतु जर आपण अतिरिक्त सर्किटरी लावू शकत असाल तर फीडबॅक वापरुन डेटाचे पुनर्लेखन शिफ्ट रजिस्टरवर परत केले तर विना विनाशकारी वाचन कार्यान्वित केले जाऊ शकते धन्यवाद